म्हणूनच हे सिंक्रोनस मशीन किंवा सर्वात महत्वाचे मशीन्स आहेत जे सामान्यत जनरेटर म्हणून वापरले जातात विशेषत तर मी असे म्हणेन की सर्व पॉवर स्टेशन सामान्यत सिंक्रोनस जनरेटर म्हणून वापरतात किंवा आम्ही त्यास गती उपन्न करणारे एक यंत्र अल्टरनेटर म्हणू शकतो हे सामान्यत सर्व विद्युत केंद्रांमध्ये तीन फेज वीज निर्मितीसाठी वापरले जातात आणि सामान्यत जर आपण NTPC किंवा NPC न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन आणि NTPC सारख्या स्ट्रीम टर्बाइन चालित पॉवर स्टेशनकडे पहात असाल तर हे दोघेही सामान्यत 3000 rpm वर काम करणारे जनरेटर वापरतात NHPC नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन अनुरुप जेनरेटिंग स्टेशनमध्ये असलेल्या हायड्रो टर्बाईनकडे आपण पहात आहोत हे सर्व सामान्य वेगाने कमी वेगाने कार्य करतात तर मी असे म्हणेन की सुमारे 500 rpm हे कधीकधी कमी देखील असू शकते स्टीम टर्बाइन पॉवर स्टेशनच्या तुलनेत त्या जिथे कार्य करतात तिथे खरोखरच कमी वेगाने कार्य करतात ऑपरेशनची मूलभूत तत्वे जर आपण जनरेटरकडे पहात असाल तर आपण प्रथम जनरेटरकडे पहा कारण ते प्राथमिक अनुप्रयोग आहे तर जर मी पुन्हा पुन्हा बघितले तर माझ्याकडे स्टेटर व रोटर असतील म्हणून स्टेटरमध्ये मी बहुधा थ्री फेज चे विंडिंग्ज घेणार आहे म्हणून मी याला A आणि Al असे म्हणते माझ्याकडे आणखी एक जोडी आहे जी प्रत्यक्षात B आणि Bl आहे वितरित कुंडलन नाही असे म्हणून मी त्यांना दर्शवित आहे मी त्यांना दाखवत आहे की ते एकाग्र आहेत परंतु ते एकाग्र नाहीत ते साधारणपणे वितरीत केले जातील म्हणजे वितरित केले जातील जे अनेक स्लॉटवर वितरीत केले जातील पण मी ते एकाग्र झाल्यासारखे दर्शवित आहे तर हे पुन्हा B आणि Bl आहे आणि तिसरा मी C आणि Cl घेणार आहे हे तीन फेज व्होल्टेजेस आहेत म्हणून तेथे थ्री फेज व्होल्टेजेजेस तयार केले जातील हे चुंबक होणार आहे असे मी गृहित धरल्यास कृपया लक्षात घ्या की या विशिष्ट मशीनमध्ये माझ्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा कायमचे चुंबक असेल तर रोटरमध्ये चुंबक कदाचित विद्युत चुंबक कदाचित कायम चुंबक असतील तर माझ्याकडे थ्री फेज विंडिंग्ज असलेला स्टेटर असेल तर रोटर फील्ड सिस्टीम ठेवेल तर माझ्याकडे हे आर्मेचर म्हणून करणार आहे स्टेटरमध्ये सामान्यपणे आर्मेचर असते अशाच प्रकारे मी रचना तयार करणार आहे असे का आहे आपण थोडीशी चर्चा करू पण जर माझ्याकडे मूलत रचना अशी असेल तर जर आपण ते अँटीक्लॉक दिशेने फिरत आहे असे समजले तर माझ्याकडे ते आहे असे वाटेल प्रथम मी A आणि Al मध्ये ईएमएफ प्रेरित करणार आहे त्यानंतर 120 डिग्री ने कारण बी फेज वाईन्डिन्ग 120 डिग्री नी विस्थापित झाले आहे मी B मध्ये ईएमएफ प्रेरित करणार आहे नंतर मी C मध्ये प्रेरणा ईएमएफ घेणार आहे तर सिग्नल मॅग्नेट फिरत राहिल्यामुळे तिन्ही वाईन्डिन्ग मध्ये थ्री फेज इनडूसड ईएमएफ घेणार आहे तर मी खरोखर मोठ्या विश्लेषणामध्ये न जाताही काय बोलू शकते डीसीद्वारे रोटर उत्साहित होऊ शकतो जरी मी डीसीद्वारे हे उत्तेजित केले तरीही मी उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव तयार करीन जो प्रवाह सतत मूल्य आहे जे या दोन ध्रुवांमुळे तयार होईल उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव मला फक्त एक गोष्ट आहे की ती एका विशिष्ट वेगाने शारीरिकरित्या फिरवण्याची मी व्यवस्था केली आहे तर कदाचित 3000 आरपीएम कदाचित मला जे काही वेग मिळेल त्यानुसार मी वारंवारता मिळवू शकेन तर मी म्हणेन की येथे शाफ्ट आहे मी येथे शाफ्ट घेणार आहे शाफ्ट जे प्राइम मूव्हरने ठरवले आहे ते गतीने चुंबक फिरवत आहे आणि प्राइम मूव्हर स्पीड पॉवर स्टेशन अधिकाराद्वारे नियंत्रित केले जाईल वारंवारता नुसार जी तयार करणे आवश्यक आहे तर उदाहरणार्थ ही दोन ध्रुव मशीन असणार आहे माझ्याकडे मूलतः हे विशिष्ट उत्तर ध्रुव आहे जे प्रत्येक प्रदक्षिणा फेज वाईडिंग A ला दर्शनी असणार आहे प्रत्येक प्रदक्षिणा दरम्यान असणार आहे तर मला 50 हर्ट्ज हवे आहे मुळात माझ्याकडे हे उत्तर ध्रुव 50 हर्ट्जशी संबंधित ए फेज विंडिंगच्या संपर्कात असेल ते सुद्धा असायला हवे तर हे कदाचित 1 सेकंदात 50 वेळा घडले पाहिजे त्याच वेळी जेव्हा मला प्रत्यक्षात वळण घेता येईल तेव्हा 50 हर्ट्जचे चरण मध्ये प्रेरणा ईएमएफ मिळवू शकतील तर प्रति सेकंदाचे रेव्होल्यूशन किंवा प्रति मिनिट रेव्होल्यूशन अप्रत्यक्षपणे ठरवितात की स्वतंत्र टप्प्यातील विंडिंगमध्ये वारंवारित होणारी वारंवारता काय आहे तर जर माझ्याकडे दोन ध्रुव असतील तर माझ्याकडे हे असे फिरत असावे की मी मुळात पॉसिटीव्ह हाल्फ सायकल प्रेरित करतो आणि नेगेटिव्ह हाल्फ सायकल मध्ये त्याच वेळी मध्ये प्रेरित होते तर जर ती दोन ध्रुव असेल तर मी मूलत असणार आहे माझ्याकडे हे ५० हर्ट्ज प्रेरित होणार आहे जर माझ्याकडे रेव्होल्यूशन किंवा रेव्होल्यूशनचा वेग हा या विशिष्ट ५० हर्त्झ साठीच स्वतःच प्रेरित करणार आहे जे प्रति सेकंदाची रेव्होल्यूशन आहे हे आम्ही इंडक्शन मोटरमध्ये सिंक्रोनस स्पीड म्हणून लिहिले या विशिष्ट बाबतीत देखील समान गोष्ट चांगली आहे म्हणूनच मूलत सिंक्रोनस वेग म्हणून ओळखल्या जाणार्या चुंबकाला माझा प्राइम मूवर फिरवित असलेल्या वेगात आवश्यक आहे जे प्रत्येक फेजच्या विंडिंग्जमध्ये कोणत्या वारंवारतेस प्रेरित करते हे ठरवेल माझ्याकडे फक्त दोन ध्रुव असतील तर प्रत्येक रेव्होल्यूशन साठी माझ्याकडे फक्त एकदाच एक टप्पा प्रणालीच्या उत्तर ध्रुवावर जाईल त्याऐवजी जर माझ्याकडे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असेल तर खरंच दोन वेळा पुनरावृत्ती होईल तर कदाचित हे उत्तर ध्रुव आहे हे दक्षिण ध्रुव आहे हे उत्तर ध्रुव आहे आणि हे दक्षिण ध्रुव आहे मग काय होणार आहे उत्तर ध्रुवकास सामोरे जावे लागेल A टप्प्यात दोनदा घुमटणे ज्या परिस्थितीत प्रेरित ईएमएफची वारंवारता आणखी वाढू शकते जर मी फील्ड सिस्टमला अधिक वेगाने फिरवित असेल किंवा मी पोलची संख्या गुणाकार करीत असेल तर मी अधिकाधिक वारंवारता मिळविण्यास सक्षम आहे कोणत्याही प्रकारे मी उच्च वारंवारता मिळविण्यात सक्षम असावे सामान्यत स्टीम टर्बाइन आधारित अल्टरनेटर्स जे औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये कार्यरत आहेत अत्यंत वेगात काम करतात साधारणत ते 3000 आरपीएम असते नियमानुसार स्टीम टर्बाइन आधारित अल्टरनेटर्स 3000 rpm काम करणार आहेत याचा अर्थ असा की माझ्याकडे या प्रकरणात फक्त दोन ध्रुव असतील किंवा एक ध्रुव जोडी असेल याचा अर्थ या 3000 rpm साठी मला 50 हर्ट्ज थेट मिळू शकेल तर जर मी हायड्रो अल्टरनेटरकडे पाहिले तर साधारणत सर्व हायड्रो टर्बाइन आधारित अल्टरनेटर्स केवळ 500 किंवा 475 च्या आसपास फिरत असतात आणि ते हि अगदी कमी वेगात म्हणूनच सामान्यत ही दोन ध्रुव प्रणाली असेल जेव्हा मी एनटीपीसी पॉवर स्टेशन किंवा एनपीसी पॉवर स्टेशनविषयी बोलते जेव्हा जेव्हा मी हायड्रोपावर स्टेशनबद्दल बोलते समजा माझ्याकडे वेग कमी आहे 50 हर्ट्ज अद्याप 50 हर्ट्जची आवश्यकता आहे याचा अर्थ असा की माझ्याकडे 10 पोल किंवा 12 पोल किंवा जे काही असू शकते सामान्यत हायड्रो अल्टरनेटरमध्ये मोठ्या संख्येने पोल पाहिले जात आहेत म्हणून जेव्हा जेव्हा मी लहान ध्रुवांबद्दल बोलत असते म्हणजे मी जास्त वेगाविषयी बोलत आहे आणि जर मी जास्त वेगाविषयी बोलत असेल जर ते खूप मोठ्या वेगाने फिरणारी एक मोठी रचना असेल आणि जर आपण प्रत्यक्षात रेटरच्या वेगावर किंवा रोटरच्या परिघीय पृष्ठभागाच्या भोवती काय चालले आहे हे पहात असल्यास ते खूपच जास्त वेगाने जात आहे जर मी रोटरला अशी एक फैलाव रचना देणार असेल तर आपण पहात आहात की सामान्यत आपल्याकडे काही प्रकारचे विकृती असेल चला असे म्हणूया की हा माझा रोटर आहे जो स्ट्रॉटरिंग स्ट्रक्चरसह आहे हा शाफ्ट आहे तर माझ्याकडे येथे कदाचित उत्तर ध्रुव आहे आणि येथे दक्षिण ध्रुव आहे जर माझ्याकडे यासारखी पृष्ठभागा बाहेर जाणारी रचना असेल तर माझ्याकडे मुळात प्रचंड प्रमाणात अपकेंद्र बल शेवट दिशेने मिळेल म्हणूनच जर ते पृष्ठभागाच्या बाहेर जात असेल ते वाइंडिंग बिघडवत जातात पण आपण असे घडू इच्छित नाही विशेषत जेव्हा ते फार वेगात काम करतात म्हणूनच आपल्याकडे ध्रुव म्हणून सहजपणे दंडगोलाकार रचना असू शकते पण येथे आपण फक्त वाइंडिंग चालू करत आहे आणि वाइंडिंग येथे ठेवत आहे मग काय होईल जर मी येथे डॉट ठेवला आणि क्रॉस येथे तर कदाचित आपल्याकडे तिथे उत्तर ध्रुव व इथे दक्षिण ध्रुव निर्माण होईल मधल्या भागात आपल्याला अजिबात वाइंडिंग नसणार आहे तर निदान याची एक दंडगोलाकार रचना असावयास हवीम्हणजे त्यास विकृत होण्याची अधिक संधी मिळणार नाही तर दंडगोलाकार पोल रोटर सामान्यत हाय स्पीड अल्टरनेटरमध्ये वापरला जातो जो स्टीम टर्बाइनशी संबंधित आहे तर हे ठळक पोल आहे जरी मी ४ पोल दाखवले आहे माझ्याकडे मूलतः अशी रचना असणार आहे आणि येथे एक पोल आहे येथे आणखी एक पोल मी येथे आणखी एक पोल आणि एक पोल दाखविला आहे त्याप्रमाणे नाही समान जाडी असेल तर मी असे आवश्यक असे 4 पोल ठेवणार आहे तर अशा बाबतीत आपण त्यास ठळक ध्रुव असे म्हणतो कारण त्यांच्यात काही भाग ठळकपणे दिसतात जेणेकरून प्रत्यक्षात तो बाहेर पडतो आणि तो भाग पोलचा मुख्य भाग म्हणून ओळखला जातो तर हा एक ठळक पोल अल्टरनेटर आहे तर आपल्याकडे दंडगोलाकार पोल अल्टरनेटर्स आणि ठळक पोल अल्टरनेटर्स आहेत सिंक्रोनस जनरेटर प्रत्यक्षात अल्टरनेटर म्हणून ओळखले जातात म्हणून माझ्याकडे सिंगल फेज किंवा थ्री फेज अल्टरनेटर असू शकतो ज्याची आपण चर्चा करीत आहोत ते थ्री फेज अल्टरनेटर आहे तर जर थ्री फेज अल्टरनेटर्समध्ये दंडगोलाकार रोटर रचना किंवा ठळक रोटर रचना असू शकते दंडगोलाकार रोटर स्ट्रक्चर सामान्यत खूप मोठ्या वेगास अनुरूप असते तर ठळक पोल रचना सामान्यत लहान गतीशी संबंधित असते आणि लहान वेग सामान्यत हायड्रो अल्टरनेटरमध्ये असते आणि मोठ्या गती सामान्यत स्टीम टर्बाइन आधारित पॉवर स्टेशन असतात जे एनटीपीसी आणि एनपीसी पॉवर स्टेशन असतात तर बर्याच पॉवर स्टेशनमध्ये अल्टरनेटरच्या मूलभूत रचना वापरल्या जातात वाईंडिंग्स ऐवजी फील्ड सिस्टममध्ये मॅग्नेटिझम तयार केले जाते आपल्याकडे देखील वाईंडिंग्स ऐवजी पर्मनन्ट मॅग्नेट असू शकतात माझ्याकडे नैसर्गिक चुंबकीय देखील उपलब्ध असू शकते जे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे मी एक चुंबक योग्य प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करू शकते आणि मी ते रोटर स्ट्रक्चरमध्ये ठेवू शकते अशा परिस्थितीत मला खरोखर वाईंडिंग्स वर अवलंबून असण्याची गरज नाही आता मी तिसरा प्रकार घेणार आहे सिलेंडर पोल आणि सालिएंट पोल शिवाय तेथे स्थिर चुंबक सिंक्रोनस जनरेटर असेल तर सामान्यत हे पीएमएसजी म्हणून ओळखले जाते म्हणून जवळजवळ अलीकडेच अगदी स्थिर मॅग्नेट सिंक्रोनस जनरेटर सुमारे 4 5 वर्षांपूर्वी तेथे फक्त 30 किलो वॅट किंवा 40 किलो वॅट रेटिंगसाठी उपलब्ध असायचा अलीकडेच ते रेटिंगच्या मेगावॅट पातळीसाठी तयार केले गेले आहेत 5 मेगावॅट एक जनरेटर आहे जो पवन ऊर्जा रूपांतरण प्रणालीसह वापरला जात आहे रोटरमध्ये वाइंडिंग नाही हा परमनेंट मॅग्नेट सिंक्रोनस जनरेटरचा एक मुख्य फायदा आहे म्हणूनच खरोखर ते खूप वेगाने चालू असले तरीही कोणतीही अडचण नाही सेण्ट्रिफुगल फोर्स मुळे हे कोणतेही वाइंडिंग वाया जाणार नाही तर ही समस्या उद्भवणार नाही तर वोउन्ड क्षेत्रातील रोटरच्या बाबतीत जेव्हा जेव्हा ते अत्यंत वेगात कार्यरत असेल तेव्हा आपल्याला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे सेण्ट्रिफुगल फोर्स मुळे रोटर स्लॉटमधून वाइंडिंग बाहेर येऊ शकते जेव्हा आपण मशीनला जास्त वेगाने चालू करीत असु तेव्हा समस्या उद्भवू शकते तर त्या दृष्टीने स्थिर चुंबक सिंक्रोनस जनरेटर अत्यंत फायदेशीर आहेत परंतु याचा नक्कीच तोटा देखील आहे त्यातील एक प्रमुख गैरसोय म्हणजे सिलेंडर पोल किंवा सालिएंट पोल मी प्रत्यक्षात विद्युतप्रवाह डीसी करंट इंजेक्शन केले असता आणि मी चुंबक बनवित आहे म्हणून सिलेंडर पोल आणि सालिएंट पोल अल्टरनेटरच्या बाबतीत चुंबकीय क्षेत्रांची ताकद बदलू शकते सर्वसाधारणपणे मी या दोन्ही गोष्टींना वोउन्ड फील्ड रोटर म्हणून एकत्र म्हणू शकते याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे फील्ड विंडिंग चालू आहे तर स्थिर चुंबकात मला हे फील्ड वाइंडिंग नाही म्हणून मी वोउन्ड फील्ड रोटरला सामान्य शब्दाच्या रूपात संबोधित करीन की ती सिलेंडर पोल आणि सालिएंट पोल रोटर आहे फक्त एक गोष्ट म्हणजे मी डीसी करंट इंजेक्शन देऊन इलेक्ट्रोमॅग्नेट बनवणार आहे स्थायी चुंबक रोटरमध्ये मला कोणताही डीसी करंट इंजेक्शन देण्याची आवश्यकता नाही ते मूळतः चुंबकीय आहे कारण मी आधीपासूनच निसर्गात उपलब्ध असलेला नैसर्गिक चुंबक वापरणार आहे तर यामुळे मला कोणताही वाइंडिंग न येण्याचा निश्चितच फायदा होतो मला फिल्डशी संबंधित कोणतेही आय 2 आर नुकसान होणार नाही पण एकसाईट वर माझे नक्कीच नियंत्रण नाही एकसाईट जवळजवळ स्थिर मूल्यासारखे असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायम मॅग्नेट खूप मुक्तपणे उपलब्ध नसतात आणि प्रत्यक्षात हे चीनच्या कडेला आहे म्हणूनच आम्ही खरोखरखरोखरच आहोत आणि कायमस्वरूपी चुंबक खरेदी करण्यात आपल्याला जगात बरीच समस्या आहेत आणि एकाधिकारशाही चीनकडून आहे ज्यामुळे ते आपल्या इच्छेपर्यंत कोणत्याही किंमती वाढवू शकतात म्हणून आम्हाला कायमस्वरुपी चुंबकीय मशीन बनविणे खरोखर अवघड जात आहे अन्यथा कायमस्वरुपी चुंबकीय मशीन्स वाईन्डीन्ग नसल्याच्या बाबतीत खरोखरच चांगल्या असतात जरी त्यांच्याकडे एक्ससाईट वर बरेच नियंत्रण नसते आता आपल्याकडे स्टेटरमध्ये आर्मेचर का आहेत आणि रोटर चे फील्डिंग का करीत आहोत हे आपण पाहणार आहोत कृपया लक्षात ठेवाहे सर्व मी डीसी मशीनच्या बाबतीत बोलत आहे माझ्याकडे फील्ड नेहमी स्टॅटरमध्ये होता आणि आर्मेचर नेहमीच रोटरमध्ये होता जेव्हा कि मी मी स्टेटरमधील रोटर आणि आर्मेचरमधील सिंक्रोनस मशीन फील्ड पाहिले आहे आपल्याकडे हे असे का होत आहे सर्व प्रथम एकप्रकारे याला औचित्य सिद्ध करावे लागेल अन्यथा रचना अन्य मार्गाने असावी का हे पाहावे लागेल सर्व प्रथम मी तुम्हाला हे समजावे अशी आशा करते की हे फीटर रोटर किंवा स्टेटरमध्ये आहे का जेणेकरुन ते कार्य करते इथे कोणतीही अडचण नाही आपल्याला फक्त प्रवाह बदलण्याची दर आवश्यक आहे तर मी हे या मार्गाने किंवा त्या मार्गाने ठेवले आहे हे महत्त्वाचे नाही हे मूलत लॉजिस्टिकमुळे रेटिंग्स वगैरेमुळे होते सामान्यत बर्याच सिंक्रोनस मशीन्सचे रेटिंग कित्येक शेकडो एमव्हीए असेल म्हणून जर मी 100 एमव्हीए मेगा व्होल्ट अँम्पीयरकडे जात असेल तर कदाचित माझ्याकडे किमान 400 500 एमव्हीए असेल समजा मी जर 400 एमव्हीए अल्टरनेटर बद्दल बोलत आहे तर आपण 11 किलो व्होल्ट जनरेटिंग व्होल्टेज थ्री फेज स्टार कनेक्ट केलेले आहे असे समजू माझ्याकडे प्रत्यक्षात करंट असणार आहे हे फेज करंट किंवा लाईन करंट असणार आहे कारण ते स्टार कनेक्ट केलेले आहे फेज आणि लाइन प्रवाह सारखेच आहेत तर हा लाइन करंट असणार आहे तो जवळजवळ 2500 अँपिअर किंवा त्याच्याही जवळपास असेल जेव्हा योगायोगाने माझ्याकडे रोटरमध्ये आर्मेचर आहे आणि जर मला फक्त स्टेटरमधील आर्मेचरसह हे तयार करायचे असेल तर तेव्हा असे बरेच मोठ्या प्रमाणातले प्रवाह असेल कि ज्याचे मूल्य 2500 अँपिअरसारखे काहीतरी असेल आता असे काहीसे असे घडेल माझ्याकडे रोटरमुळे थ्री फेज वाईन्डिन्ग असणार असेल आणि विंडिंग्ज बाहेर आणल्या जातील आणि आपल्याला फक्त 3 स्लिप रिंग्ज घालाव्या लागतील तर मला हे येथे जोडणे आवश्यक आहे पुढची एक येथे आणि शेवटची एक येथे 3 स्लिप रिंग्ज तीन फेजमध्ये जोडल्या जातील कदाचित मला न्यूट्रल देखील घ्यावा लागेल कदाचित बर्याचदा मला न्यूट्रल ला बाहेर काढावे लागेल कारण न्यूट्रल सामान्यपणे ग्राउंड केले जाईल आणि हे यंत्र मशीनच्या मुख्य भागाशी देखील जोडले जाईल म्हणून जेव्हा जेव्हा मी मशीनला मी स्पर्श करीन तेव्हा मला शॉक बसण्याची गरज नाही कोणत्याही परिस्थितीत ते सर्व जमीनीत जातील कोठेही फ्लोटिंग व्हॅल्यू मिळणार नाही तर मला कदाचित न्यूट्रल देखील घ्यावा लागेल जे 4 स्लिप रिंग्सच्या सारखे असेल तर मला सर्व 4 स्लिप रिंग्ज प्रथम आणाव्या लागतील आणि प्रत्येक स्लिप रिंगमध्ये ब्रशची व्यवस्था असेल आणि ब्रशमधून मला बाहेरून मिळणार करंट एकत्र करावा लागेल तर आपल्याकडे स्लिप रिंगद्वारे वाइईंडिंग्स च्या मागे जोडलेले ब्रशेस असतील तर तेथे हलणारा संपर्क होईल ब्रश स्लिप रिंगच्या वरच्या भागावर संपर्क साधणार आहेत स्लिप रिंग रोटर विंडिंगसह फिरत आहे आणि प्रत्येक फेजमधून 2500 अँपिअर करंट एकत्र करावा लागेलं आणि न्यूट्रल शिवाय करंट देखील लोड संतुलित किंवा असंतुलित आहे की नाही यावर अवलंबून राहील तर 4 स्लिप रिंग्ज त्यासह 4 ब्रशेस हलणार्या संपर्कात स्पार्किंगची मोठी संधी असू शकते संरचना अधिक कठोर आणि अवघड बनते जेव्हा मी स्लिप रिंग आणि ब्रश व्यवस्थेद्वारे बाहेरील भागात आणले जाणारे सर्व 4 कंडक्टर पहात असतो ते हे सहसा करणे फारच चांगली गोष्ट नाही विशेषत हे लक्षात घेता की फील्ड आर्मेचरच्या रेटिंगपैकी केवळ 1 टक्का किंवा त्यापेक्षाही कमी असेल तर आर्मेचरमध्ये 400 MVA असल्यास माझ्याकडे फील्ड फक्त 4 मेगावाट किंवा त्याहूनही कमी असू शकते यात त्यापेक्षा जास्त पॉवर रेटिंग असणार नाही याचा अर्थ प्रवाह आणि व्होल्टेजेस क्षेत्रात सर्व काही मर्यादित असेल म्हणून जर मला फील्ड कनेक्शन बाहेर काढायचे असेलआणि ते रोटरमध्ये राहत असेल तर मला फिल्ड कनेक्शन आणि फिल्ड कनेक्शन बाहेर काढावे लागतील मी परत सांगताना हे स्लिप रिंग आणि ब्रशद्वारे घेईल रोटर बसवलेला असेल बद्दल परंतु तो ब्रश कमी प्रवाह वाहून नेईल आणि त्याला कमी उर्जा दिली जाईल आणि सर्व संभाव्यतेत मला फक्त 2 ब्रशेस लागतील कारण ते फक्त डीसी आहे मला फक्त अधिक व वजा लागणार आहे मी असलो तर अगदी 2 ध्रुव किंवा 4 ध्रुव किंवा काहीही असो सर्व विंडिंग्स मुळात सीरिअली वाऊंड होतील हे सर्व एक समान प्रवाह वाहून नेणार आहेत तर रोटरमध्ये काय आवश्यक आहे जर मी असे म्हटले तर रोटरमध्ये मूलत आर्मेचर आहे तथापि जर मी रोटरमध्ये फील्ड घेणार असेल तर माझ्याकडे फक्त फील्ड वाईन्डिन्ग असेल जे कदाचित डीसी वाईन्डिन्ग असेल आणि मी फक्त ह्या पैकी 2 आणेन आणि मग मी त्यांना स्लिप रिंगशी जोडणार आहे हे स्लिप रिंगशी जोडलेले आहे हे दुसर्या स्लिप रिंगलाही जोडलेले आहे आणि माझ्याकडे येथे दोन ब्रशेस आहेत येथे एक ब्रश आणि एक ब्रश येथे आहे मी सांगत आहे की आर्मेचर स्टेटरमध्ये का असावे यासाठी मी बरेचसे औचित्य देत आहे डीसी मशीनमध्ये आप्ल्याकडे स्टेटरमध्ये फील्ड होते रोटरमध्ये आर्मेचर होते पण मी आपणास सांगितले की येथे हे अगदी उलट होईल हे उलट का आहे मी औचित्य देण्याचा प्रयत्न करीत आहे अन्यथा आपण हे डीसी मशीन प्रमाणेच तयार करू शकलो असतो खरं तर आमच्या प्रयोगशाळेतील बरीच मशीन्स अशा प्रकारे आहेत आपल्याकडे रोटर आणि स्टेटरमध्ये फील्डमध्ये आर्मेचर असेल तर आपल्याकडे काम करण्याचे इतर मार्ग असू शकतात पण हे फारच अवजड असेल जेव्हा रोटरमध्ये असणे आवश्यक असेल तेव्हा संरचना करणे सोपे नाही येथे रोटरमधील फील्ड रेटिंग कमी असल्यामुळे अधिक चांगले कार्य करेल टर्मिनल फक्त 2 आणि प्रवाह लहान आहेत तर स्पष्टपणे रोटरमधील फील्ड संरचनेविषयक तपशीलांच्या दृष्टीने अधिक चांगले कार्य करते तर हेच कारण आहे की आपल्याकडे सामान्यतः अल्टरनेटरमध्ये नेहमी फील्ड रोटरमध्ये बसवलेला असतो आणि आपण स्टेटरमध्ये बसवलेला आपला आर्मॅचर प्रत्यक्षात घेतो आता आपण मुळात किमान संरचना पाहिली आहे आपण हे ऑपरेशन जनरेटर आणि मोटर म्हणून पाहण्याचा प्रयत्न करू आपण असे म्हणू प्रति सेकंद रेव्होल्यूशन होणार आहे किंवा मी म्हणेन प्रति सेकंद रेव्होल्यूशन आहे किंवा मी म्हणू शकते हे प्रति मिनिट रेव्होल्यूशन आहे इंडक्शन मशीनच्या बाबतीतसुद्धा हाच सिंक्रोनस वेग आहे आपण ज्याविषयी बोलत होतो हा संक्रमित वेग आहे जेथे पी पोल ची संख्या नाही परंतु पोलची जोडी आहे तर जर मी खरोखर एक मशीन जनरेटर म्हणून काम करत असेल तर मी एक उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव ठेवणार आहे जे प्रत्यक्षात एकतर कायम चुंबकाच्या मदतीने तयार केले गेले आहे किंवा रोटर विंडिंग्जमधून करंट असलेल्या विद्युत् कारणामुळे तयार झाले आहे मी एक 2 पोल मशीन दर्शवित आहे आणि मी येथे A फेज B फेज आणि C फेज विंडिंग्ज घेणार आहे आणि कदाचित चुंबक या दिशेने फिरत असेल तर मी याला A Al B Bl आणि C C1 संबोधित आहे तर माझ्याकडे मूलत व्होल्टेज असणार आहे जे एकमेकांकडून १२० अंशांनी बदलले जातील ते स्वतंत्र विंडिंग्ज आहेत तर मी त्यांना माझ्या आवश्यकतेनुसार स्टार किंवा डेल्टामध्ये जोडू शकते बहुतेक अल्टरनेटर्स कनेक्ट केलेले असतात विशेषत मोठ्या क्षमतेचे अल्टरनेटर्स तारेमध्ये जोडलेले असतात सामान्यत बहुतेक अल्टरनेटर्स स्टारमध्ये जोडले जातील आणि तटस्थ ग्राउंड केले जातील तर आम्हाला कोणताही धक्का बसणार नाही कारण आपण मशीन ग्राउंड केले आहे म्हणून जर एखाद्याने त्यास स्पर्श केला तर तेथे कुठलाही फ्लोटिंग व्होल्टेज किंवा कोठेही काहीही नसेल तर आपण निश्चितपणे मशीनला स्पर्श करू शकता तर सामान्यत हे असेच कार्य करत आहे ज्यावेळी मी चुंबक फिरवते त्या क्षणी प्रेरित ईएमएफ मिळणार आहे परंतु वेग वेगळा असेल तर ही वेगळी वारंवारता असेल 50 हर्ट्ज मिळविण्यासाठी माझ्याकडे 2 पोल मशीन असल्यास वेग तंतोतंत 3000 आरपीएम असणे आवश्यक आहे आणि सर्व केल्यानंतर सर्व विद्युत केंद्रे आपल्या पॉवर ग्रीडशी जोडली जातील जे 50 हर्ट्जशी संबंधित आहेत तर आपल्याकडे जे काही आहे त्या वारंवारतेत काही फरक असू शकत नाही त्या सर्वांना पूर्णपणे संक्रमित करावे लागेल ते सर्व एकाच वेळी 50 हर्ट्ज येथे असले पाहिजेत तर सर्व पॉवर स्टेशनमध्ये सामान्यपणे प्राइम ओव्हरसाठी ह्याचा पिळ अगदी तंतोतंत नियंत्रित करतो आपण सिंक्रोनस मोटरकडे पाहण्याचा प्रयत्न करूया सिंक्रोनस मोटरच्या बाबतीत माझ्याकडे मुळात समान रचना असणार आहे माझ्याकडे बहुधा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असणार आहे हा रोटर आहे तर जर मी येथे रोटर घेतला आणि माझ्याकडे थ्री फेज विंडिंग्ज बसवले आहेत म्हणून आपल्याकडे येथे थ्री फेजचे वाईन्डिन्ग असणार आहे जे इंडक्शन मशीनच्या बाबतीत घडले त्यापेक्षा वेगळे आहे सिंक्रोनस मशीनच्या बाबतीत मी स्टेटरला थ्री फेज उत्तेजन आणि रोटरला डीसी उत्तेजन देणार आहे म्हणून मी स्टेटर तसेच रोटर वाईडिंग्ज दोघांनाही उत्साहित केले आहे आता स्टेटरला दिलेले थ्री फेज उत्तेजन एक फिरणारे चुंबकीय क्षेत्र तयार करेल आपण आधीपासूनच याबद्दल बोललो होतो जेव्हा आपण इंडक्शन मशीनबद्दल बोलत होतो तेव्हा तर हे फिरते चुंबकीय क्षेत्र तयार करते मी 50 हर्ट्ज देत असल्यास हे फिरणारे चुंबकीय क्षेत्र 3000 आरपीएम वर फिरेल मी 50 हर्ट्ज देत असल्यास ते 1500 आरपीएम वर फिरेल पण हे 4 पोल साठी वाऊंड चे आहे वगैरे वगैरे तर जर ते अत्यंत वेगाने फिरत असेल परंतु रोटर फक्त खाली बसवलेला आहे तो चालू देखील नाही रोटरला स्टेटर फिरणारी चुंबकीय क्षेत्रासह धरणे आवश्यक आहे जे ते त्वरित होऊ शकणार नाही कारण त्यास काही विशिष्ट जडत्व आहे ते शून्य वेगाने आहे तर मला हे मिळेल कदाचित माझ्याकडे काही प्रमाणात तयार झालेला टॉर्क असेल कदाचित लोड टॉर्क लहान असेल किंवा जरी नो लोड स्थिती असेल तरी काही फरक पडत नाही परंतु तरीही तेथे एक विशिष्ट दर आहे ज्यावर वेग वाढेल ते लगेच 0 आरपीएम ते 1500 आरपीएमपर्यंत वाढणार नाही हे शक्य नाही तर पुढे काय घडणार आहे ते फिरणार्या चुंबकीय क्षेत्राचे बहुधा येथे उत्तर ध्रुव आहे आणि या ठिकाणी येथे दक्षिण ध्रुव आहे तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवकडे पाहतील आणि ते मागे टाकतील तर ती काही वेळातच कदाचित दुसर्या दिशेने जाण्यास सुरवात करेलमाझ्याकडे येथे दक्षिण ध्रुव अचानक व उत्तर ध्रुव येथे अचानक पोहोचेल कारण ते अत्यंत वेगात कार्यरत आहे ते 1500 आरपीएम कार्यरत आहे रोटरला चुंबकाशी गाठण्याची इच्छा आहे परंतु ते फिरत असलेल्या चुंबकीय क्षेत्राद्वारे तयार केले असण्याने ते चुंबकास पकडू शकत नाही कारण रोटरला परिपूर्ण जडत्व आहे तर रोटर लगेच जास्त वेगाने चालण्यास सक्षम होणार नाही कारण यामुळे कधीकधी त्याला प्रतिकारतर कधीकधी आकर्षणाचा सामना करावा लागतो तर फक्त एक कमी होत जाणारी हालचाल होईल जर आपण सिंक्रोनस मोटरच्या रोटरकडे पहात असाल तर जर तुम्ही ताबडतोब 50 हर्ट्जपासून चालू केले तर आपण पहाल की रोटर त्यास पकडू शकणार नाही लगेच चुंबकीय क्षेत्राची गती वाढते ज्यामुळे तेथे फक्त आकर्षण आणि प्रतिकारशक्ती बदलली जाईलतसंच होत आहे जर आपणास काही दिसत असेल तर आणि त्यात प्रत्यक्षात घटणारी हालचाल होईल तर सिंक्रोनस मोटर मूळतः स्वतः चालू होत नाही इंडक्शन मोटर मूळतः स्वतः चालू होत आहे कारण ते प्रेरण तत्त्वावर कार्य करते आणि रोटर सर्किटमध्ये प्रत्यक्षात घडत असलेला प्रेरित ईएमएफ संबंधित सापेक्ष वेगांवर अवलंबून असतो म्हणून सापेक्ष वेगला सतत टॉर्कद्वारे विरोध केला जात आहे त्यामुळे फिरणारे चुंबकीय क्षेत्र गाठण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु येथे सिंक्रोनस मोटरमध्ये रोटर आणि स्टेटर फील्ड हे दोघेही एकमेकांपासून स्वतंत्र आहेत एका अर्थाने ते प्रेरित नाहीत हे इंडक्शनमुळे नाही तर मला स्टेटरच्या गतीसह काही प्रमाणात रोटर स्पीड सिंक्रोनाइझ करणे आवश्यक आहे जोपर्यंत मी बहुधा यास एक धक्का देत नाही सुरुवातीला असे म्हणावे लागेल की मी त्याला एक धक्का दिला आहे आणि मला ते सिंक्रोनस वेगाच्या अगदी जवळपस आहे जे प्रत्यक्षात शक्य नाही बरेचदा आम्ही दुसर्या प्राइम मूवरच्या मदतीने असे करतो समक्रमित गतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करूया आणि मग आपण म्हणूया आपण येथे जाउ आणि फिरणाऱ्या चुंबकीय क्षेत्रासह लॉक करु अशाप्रकारे सिंक्रोनस मोटर सामान्यपणे सुरू केली जाते तर सिंक्रोनस मोटरचा एक प्रमुख नकारात्मक दृष्टिकोन आहे तो म्हणजे तो स्वयं प्रेरित नाही विशेषतः मी 50 हर्ट्जपासून सुरु करण्याचा प्रयत्न करीत आहे मी 0 हर्त्झपासून सुरवात केल्यास नंतर 1 हर्त्झ नंतर 1 5 2 2 5 मी हळू हळू गेले तर मी स्टेटर फिरणार्या चुंबकीय क्षेत्राला गाठण्यासाठी रोटरला पुरेसा वेळ द्यावा लागेल म्हणून जर मी व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी पासून सुरवात करत असल्यास जर माझ्याकडे 0 25 हर्ट्ज 0 5 हर्ट्ज 1 हर्ट्ज 1 5 हर्ट्ज इत्यादी सह व्हेरिएबलची वारंवारता असेल तर मी रोटरला स्टेटर रिपोर्टिंगच्या चुंबकीय क्षेत्राच्या गतीसह गाठू शकणार आहे विद्यार्थीः जर आपण ध्रुव्यांची संख्या वाढविली तर ते सुरू होण्यास मदत करेल का प्रोफेसर जरी आपण प्रत्यक्षात पोलच्या जोड्यांची संख्या वाढविली असली तरीही आपण स्टेटर वाईडिंगच्या पोलची संख्या देखील वाढवली असती कारण आपल्याला प्रत्येक वेळी पोलची संख्या पाहिजे आहे सर्व ध्रुव व्यवस्थित लॉक व्हावे म्हणून जर माझ्याकडे उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव असेल तर उत्तरी ध्रुव दक्षिण ध्रुव रिव्हॉल्व्हिंग मॅग्नेटिक फील्डने तयार केले असेल तर परस्पररित्या माझ्याकडे रोटरमध्ये उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव असायाला हवेत तर मग उत्तर आणि दक्षिण एकमेकांशी जुळतात आणि एकमेकांना लॉकअप करतात म्हणून सहसा मी निश्चितपणे सिंक्रोनस मशीनमध्ये सुरवात होण्याची समस्या घेईनविशेषत जेव्हा ते मोटरसारखे कार्य करत नाही तोपर्यंत मी त्यास सिंक्रोनस वेगाच्या अगदी जवळ आणत नाही आणि नंतर त्यास लॉक करण्यास परवानगी देत नाही तर सिंक्रोनस मोटर स्व प्रारंभ होणार नाही तर हा सिंक्रोनस मशीनचा एक प्रमुख नकारात्मक दृष्टिकोन आहे परंतु निश्चितपणे तसेच अधिक गुण देखील आहेत सर्व प्रथम मी गुणात्मकपणे प्लस पॉइंट मायनस पॉइंट मूलभूत कार्यरत कार्य आणि त्यासारख्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याचा प्रयत्न करीत आहे मग आपण गणिताचे तपशील समतुल्य सर्किट इत्यादी पुढे जाऊ आता मी प्रत्यक्षात सिंक्रोनस मशीन पाहिल्यास कृपया समजून घ्या की माझ्याकडे एक्सायटेशन आहे विशेषत मोटरमध्ये स्टॅटरमधून एक्सायटेशन प्रदान केले जाते रोटर वरून दोन्ही बाजूंनी एक्सायटेशन दिले जाते तर मी असे म्हणेन की सिंक्रोनस मोटर ही दुप्पट एक्सायटेशन मशीन आहे हे एकट्याने एक्सायटेड नाही तर स्टेटरमधून एक्सायटेड तसेच रोटरमधून एक्सायटेड आहे मी स्टेटरमधून एक्सायटेशन काय देते तर ते थ्री फेज आहे मी जे देते ते रोटर मधले एक्सायटेशन डीसी आहे त्यामुळे मी दोन्ही प्रकरणांमध्ये एक्सायटेशन देणार आहे तर हवेतील अंतरातील एकूण प्रवाह किंवा हवेच्या अंतरातील चुंबकत्व स्टेटर फ्लक्स आणि रोटर फ्लक्सचा परिणाम आहे म्हणूनच येथे निश्चितपणे आर्मेचर रिएक्शन देखील म्हणतात आम्ही डीसी मशीनमध्ये जे पाहतो त्यापेक्षा आर्मेचर प्रतिक्रिया अधिक गुंतागुंतीची आहे कारण ती एक फेजर आहे म्हणून आम्हाला प्रत्यक्षात स्टेटर प्लस रोटर एमएमएफ किंवा स्टेटर प्लस रोटर फ्लक्सचा परिणाम म्हणून एअर गॅप एमएमएफ किंवा एअर गॅप फ्लक्सकडे पहावे लागेल आता हा प्रवाह जेव्हा ते एकमेकांशी संरेखित करत असतात तेव्हाच प्रत्यक्षात माझा एकूणच टॉर्क तयार होतो जेव्हा ते एकमेकांशी संरेखित करण्याचा प्रयत्न करीत असतात तेव्हा तेच माझ्या मशीनमध्ये टॉर्क तयार करीत आहे म्हणून मी बहुधा स्टेटरमधून काढलेल्या काही प्रमाणात करंट रोटरकडून दिले गेलेल्या उत्तेजनाची थोद्या प्रमाणात मिळणार आहे आणि मी शेवटी रोटर फ्लक्स आणि कदाचित स्टेटर करंट दरम्यानच्या संवादामुळे उत्पादित टॉर्ककडे पहात आहे जर मी रोटरकडून पुरेसे प्रमाणात फ्लक्स दिले तर स्टेटर एकंदर टॉर्क तयार करण्यासाठी अगदी कमीतकमी विद्युतप्रवाह लागेल ज्यामुळे करंट मुळात वास्तविक शक्ती निर्माण होण्याच्या दिशेने जाईल कारण फ्लक्स आणि स्टेटर करंट हे दोघेही टॉर्क तयार करण्यासाठी संवाद साधतात जर मी रोटरकडून पर्याप्त प्रमाणात फ्लक्स प्रदान करीत नसेल तर स्टॅटरकडून जास्त प्रमाणात करंट ओढून जास्त प्रमाणात फ्लक्स तयार करावा लागतो जो टॉर्कच्या निर्मितीस प्रतिबंधित करेल तसेच फ्लक्समध्ये कोणतीही कमतरता असू शकते तर हे प्रत्यक्षात रेखांकन करेल जर रोटरच्या बाजूने फ्लक्स पुरेसा नसेल तर एकूणच प्रवाहातील कमतरता दूर करण्यासाठी स्टेटरच्या बाजूने काही प्रमाणात प्रेरक करंट किंवा रिक्टिव करंट निघेल जर मी जास्त प्रमाणात डीसी करंट प्रदान केला आणि हवेच्या अंतरामध्ये अति प्रमाणात प्रवाह तयार झाला त्याऐवजी मला दिसेल की स्टेटरच्या दिशेने काही प्रमाणात रीऍक्टिव्ह शक्ती पुरवठ्याच्या दिशेने परत आली आहे तर मी अश्या प्रकारे त्याच्याकडे पहात आहे आवश्यक असलेला एकूण प्रवाह मी याला Φneeded असे संबोधले जर रोटर एक्साटेशन असेल तर मी रोटर एक्साटेशन प्रदान करेल जर Φneeded असेल मग स्टेटरला हवेच्या अंतराच्या प्रवाहात किंवा परिणामी प्रवाहात कोणताही घटक प्रदान करण्याची आवश्यकता नाही अशा परिस्थितीत स्टेटर खरोखर कोणतीही प्रतिक्रियाशील प्रवाह काढू शकत नाही तो फक्त विद्युत् प्रवाह काढू शकतो जो टॉर्क तयार करण्यासाठी पुरेसा आहे जर मी त्याऐवजी जात आहे जर रोटर एक्साटेशन कमी असेल तर ते Φneeded पेक्षा कमी आहे अशा परिस्थितीत स्टेटरच्या बाजूने तसेच काही प्रमाणात प्रतिक्रियाशील प्रवाह काढणे आवश्यक आहे जे प्रत्यक्षात कोणत्याही कारणासाठी तयार होईल माझ्याकडे मूलतः प्रवाह मध्ये कमतरता होती आता तो प्रतिक्रियाशील प्रवाह काढणार आहे ज्याचा अर्थ स्टेटर बाजूचा पॉवर फॅक्टर प्रत्यक्षात मागे पडणार आहे जेव्हा कि माझ्याकडे असणार आहे जर रोटर उत्साहीता Φneeded पेक्षा जास्त असेलतर फ्लक्स आवश्यक आहे कृपया माझ्याकडे काही प्रमाणात प्रवाह नसल्यास कृपया समजून घ्या मी टॉर्क तयार करण्यास सक्षम राहणार नाही कारण संरेखन प्रक्रियेत देखील विशालता खूप गुंतलेली आहे हे फक्त उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव प्रति सेकंद जोपर्यंत त्याची विशालता नाही तोपर्यंत याचे विशिष्ट परिमाण असणे आवश्यक आहे मी रोटर खेचण्यास सक्षम होणार नाही रोटरचे काही वजन आहे ते वजनहीन नाही तर मला फ्लक्सची निश्चित शक्ती आवश्यक आहे स्टेटरच्या बाजूने विद्युत् शक्तीची विशिष्ट शक्ती आवश्यक आहे कारण सर्व एकत्र ठेवल्यास टॉर्क विकसित होईल तर मी किती उत्तेजित आहे यावर अवलंबून असेल उत्साह जास्त आहे प्रतिक्रियाशील शक्तीचा काही भाग मुख्य थ्री फेज मधील मुख्य परत मिळेल याचा अर्थ ते कॅपेसिटरसारखे कार्य करणार आहे येथे हे मागे पडणारे उर्जा घटक असेल तर येथे मी अग्रगण्य उर्जा घटक घेणार आहे तर याचा अर्थ असा आहे की हे काम मी एक प्रेरक म्हणून करणार आहे तर येथे हे काम एक कॅपेसिटर म्हणून होणार आहे जे मला सांगते की मी सिंक्रोनस मोटरच्या स्टेटर बाजूला उर्जा घटक नियंत्रित करण्यास सक्षम आहे डीसी उत्तेजन समायोजित करून तर डीसी उत्तेजन खरंच मला सिंक्रोनस मशीनच्या स्टेटर साइडचा पॉवर फॅक्टर समायोजित करण्याची परवानगी देणार आहे इंडक्शन मशीनच्या बाबतीत माझ्याकडे जे नव्हते ते विपरीत इंडक्शन मशीनमध्ये मला मॅग्नेटिझिंग प्रवाहाची काय गरज आहे याची पर्वा नाही मॅग्नेटिझिंग करंट किंवा फ्लक्सचा दुसरा स्रोत नाही स्टेटर ड्रॉईंग आहे मॅग्नेटिझिंग करंट आहे स्टेटर रोटर करंट देखील पुरवतो या विशिष्ट प्रकरणात हे कार्य करते जसे की रोटर करंट घटक प्रत्यक्षात आर्मेचर थ्री फेज पुरवठ्यातून काढलेला असतो आणि मॅग्नेटिझिंग करंट माझ्या रोटर बाजूच्या जे प्रत्यक्षात फील्ड आहे त्याद्वारे प्रदान केले जाते तर फील्ड फ्लक्स घटक प्रदान करीत आहे आणि स्टेटर प्रेरण मोटरमधील रोटर करंट घटकांसारखे काहीतरी प्रदान करीत आहे त्यामुळे या दोघांनाही एकत्र ठेवून शेवटी टॉर्क उत्पादनासाठी तयार केले जाते म्हणून जर मी रोटरच्या बाजूने पुरेसे प्रवाह देत नसेल तर मला स्टेटरच्या बाजूने पूरक करावे लागेल जे चुंबकीय प्रवाहसारखे बनते तर त्या कारणास्तव माझ्याकडे पॉवर फॅक्टर कमी पडणार आहे जर मी जास्त प्रमाणात फ्लक्स प्रदान केला तर मग कदाचित मॅग्नेटिझिंग प्रवाहाचा काही भाग एका अर्थाने मला परत करावा लागेल याचा अर्थ असा आहे की जर मी पुरेसा प्रवाह पुरविला तर तो कॅपेसिटरप्रमाणे काम करेल माझ्याकडे एकता शक्ती घटक आहे म्हणून सिंक्रोनस मशीनमध्ये ही सर्वात मोठी लवचिकता आहे जी इतर कोणत्याही एसी मशीनमध्ये नाही जी मला उत्तेजन समायोजित करून पॉवर फॅक्टर समायोजित करण्यास अनुमती देईल म्हणून जेव्हा माझ्याकडे कारखान्यात सिंक्रोनस मोटर होती ज्याला एन नंबर इंडक्शन मोटर्स असतात तेव्हा त्या सर्व इंडक्शन मोटर्स पॉवर फॅक्टर खाली खेचतील ते सर्व प्रेरक प्रवाह काढणार आहेत मी एक सिंक्रोनस मोटर ठेवू शकते जी बहुधा अग्रगण्य करंट काढेल तर अग्रगण्य प्रवाह आणि मागे पडणारा प्रवाह अनिवार्यपणे एकमेकांशी रद्द होईल ज्यामुळे मला शेवटी ऐक्य शक्ती घटक मिळेल म्हणून माझे सिंक्रोनस मोटर जेव्हा मी इंडक्शन मोटर्स ठाम असलेल्या कारखान्यात नोकरी करते तेव्हा मी इंडक्शन मोटरने काढलेल्या कोणत्याही रिएक्टिव प्रवाहाचे निरर्थण करण्यास सक्षम होऊ शकते जेव्हा कि मी एखादी सिंक्रोनस मोटर ठेवते ज्यामुळे जास्त उत्साह असतो जेव्हा मी प्रतिक्रियात्मक शक्ती प्रदान करण्यासाठी सिंक्रोनस मोटर वापरते तेव्हा आम्ही त्यास सिंक्रोनस कंडेनसर म्हणू शकतो कंडेनसर कॅपेसिटरसाठी एक शब्द आहे पूर्वी आपण त्यांना कंडेनसर म्हणून म्हणायचो आम्ही त्यांना कपॅसिटर म्हणून कधीच म्हटलं नाही म्हणून जेव्हा जेव्हा मी सिंक्रोनस मोटरचे अग्रणी पॉवर फॅक्टर ऑपरेशन करते तेव्हा हे सिंक्रोनस कंडेन्सर म्हणून कार्य करू शकते जे इतर कोणत्याही इंडक्शन मशीनद्वारे काढलेल्या कोणत्याही प्रतिक्रियात्मक शक्तीची भरपाई करेल किंवा माझ्या इतर कोणत्याही प्रेरक कारखाना तर हे सिंक्रोनस मशीनचा सर्वात मोठा फायदा आहे आपण तोट्यांबद्दल बोललो म्हणून मला तुम्हाला त्याच्या फायद्याविषयी देखील सांगायचे होते सिंक्रोनस मशीनच्या या विशिष्ट मालमत्तेमुळे जे ऐक्य शक्ती घटकांवर कार्य करू शकतात इंडक्शन मशीनच्या इतकीच शक्ती वितरीत करण्यासाठी समान क्षमतेच्या सिंक्रोनस मशीनद्वारे माझ्याकडे कमी प्रवाह असू शकतो इंडक्शन मशीन म्हणून पॉवर फॅक्टर सर्वात जास्त केवळ 0 8 किंवा 0 85 असू शकतो तर आपण दोन मशीन्स इंडक्शन आणि 1 मेगावॅट क्षमतेच्या दोन्ही सिंक्रोनाइझ बद्दल बोललो तर तर मी म्हणते की 1 मेगावॅट सिंक्रोनस मशीन आणि 1 मेगावॅट इंडक्शन मशीन जर मी रेखांकित करंट पहिला तर आपण गृहित धरू की ते 11 किलो व्होल्टवर काम करत आहेत कुठे पॉवर फॅक्टर जो सिंक्रोनस मशीनच्या बाबतीत 1 अनुरूप असेल मला हवे असल्यास मी ते 1 बनविते Whereas in the case of induction machine I am going to have very clearly जेव्हा कि इथे इंडक्शन मशीनच्या बाबतीत मी अगदी स्पष्टपणे सांगणार आहे येथे उर्जा घटक 0 8 किंवा 0 85 असू शकेल कृपया लक्षात घ्या की सिंक्रोनस मशीनच्या तुलनेत अगदी स्पष्टपणे इंडक्शन मशीन एक उच्च प्रवाह काढणार आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा मी समान रेटिंगचे एक सिंक्रोनस मशीन वापरते तेव्हा मी इंडक्शन मशीनच्या केसच्या तुलनेत पातळ पातळ कंडक्टर ठेवू शकते मी हे देखील सांगू शकते की मी संपूर्ण केबल संपूर्ण वितरण प्रणालीद्वारे प्रत्यक्षात उच्च प्रवाह ठेवत आहे सर्व संभाव्यतेत माझेही अधिक नुकसान होणार आहे पॉवर फॅक्टरच्या कारणांमुळे इंडक्शन मशीन कार्यक्षमतेत थोडीशी खाली आणेल तर समक्रमित मशीन्स अधिक चांगली कार्यक्षमता सक्षम करतील कारण सध्याचे रेखांकन स्वतःच काहीसे कमी आहे तर आम्ही सामान्यत हे पाहणार आहोत की जेथे जेथे खूप मोठ्या क्षमतेच्या अनुप्रयोगांबद्दल बोलले जाते जिथे मला कार्यक्षमतेबद्दल अत्यंत चिंता असते सिंक्रोनस मशीन सामान्यतः प्रथम पर्याय असतात परंतु जर मी कार्यक्षमतेबद्दल फारशी काळजी घेत नाही परंतु मला प्रारंभिक स्थापना खर्चाबद्दल काळजी वाटत असेल तर मी त्याऐवजी इंडक्शन मशीन वापरते म्हणून मी प्रत्यक्षात इंडक्शन मशीनची किंमत आणि सिंक्रोनस मशीन्सची किंमत पाहिल्यास इंडक्शन मशीनची किंमत साधारणत 1 एचपीची किंमत रू 1000 सामान्यत मी असे म्हणत नाही की आपण बाजारात 1 एचपी मशीन रु 1000 मध्ये खरेदी करण्यास सक्षम असाल मी असे म्हणत आहे की ते 50 एचपी मशीन आहे साधारणत ते रु 50000 जर ती 30 एचपी मशीन असेल तर ती अंदाजे रू 30000 तर सिंक्रोनस मशीनसाठी जर मी 30 एचपी सिंक्रोनस मोटरबद्दल बोलत असेल तर ते सुमारे 1 2 लाख किंवा 1 25 लाखांपेक्षा जास्त असेल तर हे खरोखर महाग होणार आहे तर सिंक्रोनस मशीन सहसा जर मी 30 एचपी मशीनबद्दल बोललो तर मला ते फक्त 1 लाख रुपयांहून अधिक किंमतीला मिळणार आहे म्हणून इंडक्शन मशीनच्या तुलनेत ते खूप महाग आहे जर मी माझ्या फॅक्टरीत मशीन स्थापित करणार असेल तर मला बर्याच गोष्टी पहाव्या लागतील मला प्रारंभिक किंमत पहावी लागेल मला ऑपरेशनल खर्च पहावा लागेल ते देखभाल मुक्त आधारावर चालवतील की नाही ते पाहावे लागेल तर ही दोन्ही मशीन्स बर्याच बाबतीत सामान्यत कठोर प्रतिस्पर्धी असतात कारण कार्यक्षमता खरोखरच खरोखर चांगली असते परंतु सतत सिंक्रोनस मोटर्स केवळ स्थिर वेग अनुप्रयोगात वापरली जातात कारण माझ्याकडे केवळ 50 हर्ट्ज आहेत माझ्याकडे टू पोल मशीन असल्यास ते it००० आरपीएमवर चालणार आहे किंवा अजिबात चालणार नाही जर ते 1500 आरपीएम वर चालवायचे असेल तर ते 4 पोल मशीन असणे आवश्यक आहे ते 1500 आरपीएम वर धावेल किंवा अजिबात चालणार नाही सिंक्रोनस मशीनच्या बाबतीत मी वेगात सहजतेने बदलू शकणार नाही तर बहुतेक स्थिर गती अनुप्रयोग सिंक्रोनस मशीन वापरतील बहुतेक व्हेरिएबल स्पीड अँप्लिकेशन प्रथम डीसी मोटर्स वापरु शकतील आणि जर ते काही कारणास्तव वापरता येत नसेल तर आपण इंडक्शन मोटर्स वगैरेसाठी जाऊ तर आम्ही पुढील संरचने मधील पुढील संरचना तपशील आणि तांत्रिक तपशील आणि समीकरणे पाहुयात